मागील सेन्सिंग पार्ट 1 लेक्चर मध्ये आपण विविध इंडस्ट्रियल एप्लिकेशन्स साठी सेंसर टाईप्स पाहिले आपण टेंपरेचर आकसलेरोमीटर गॅस इत्यादी प्रकारचे सेंसर पाहिले त्याव्यतिरिक्त बरेच सेंसर टाईप्स आहेत आणि ठराविक स्मार्ट फॅक्टरी मध्ये विविध प्रकारच्या सेंसरच्या मोठ्या संख्येने भिन्न प्रकारांच्या एप्लिकेशन्स साठी वापर होतो इंडस्ट्रियल एप्लिकेशन्स साठी सेंसर उपयुक्त आहेत कारण ते केवळ सेंसिंग चे काम काम करत नाहीत तर कठीण एन्व्हायरमेंटल कंडिशन्स मध्ये देखील सहन कराव्या लागतात त्यांना मजबूत करावे लागेल जेणेकरून कठीण इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये देखील ते व्यवस्थित काम करू शकतील ते थोडे बाजूला ठेवू या मी मागच्या लेक्चर मध्ये सांगितले की सेंसर डिझाईन आणि फॅब्रिकेशन हा मल्टी मंथ मल्टी इयर प्रोग्रॅम आहे तुम्ही पहिल्यांदाच सेंसर बनवत असाल तर तो खूप वेगळा बॉल गेम आहे ज्यांनी आधीपासून डिझाइन तयार केले आहे आणि ते एक चांगले टेस्ट केलेले प्रिन्सिपल त्यांना सोपे आहे बेसिकलि आपण एकदा सिद्ध केलेली कन्सेप्ट स्वीकारावी आणि मास प्रोडक्शन करावे तुम्ही पहिल्यांदाच युनिक टाईप्स चा सेंसर डिझाईन आणि फॅब्रिकेशन करत असाल तर ते खूप कॉम्प्लेक्स काम आहे अशा प्रकारचे काम मायक्रो इलेक्ट्रॉनिक सेंसर फेब्रिकेशन मध्ये काम करणाऱ्या रिसर्चर कडून केले जाते म्हणून ते पूर्णतः वेगळे आहे पण मला असे वाटते की तुम्हाला गॅस सेंसरची थोडक्यात आयडिया द्यावी सहकार्यांसोबत आम्ही आय आय टी खरगपूर येथे गॅस सेंसर तयार करून हवेची क्वालिटी मॉनिटरिंग साठी डिप्लॉय केला आहे या लेक्चर मध्ये मी गॅस सेंसरची माहिती त्यासाठी आम्ही घेतलेले कष्ट याबद्दल बोलणार आहे आणि मुळात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गॅस सेन्सर साठीचे तज्ञ पूर्णपणे भिन्न आहेत तर मी गॅस सेन्सरच्या वर्किंग प्रिन्सिपल बद्दल बोलणार आहे मी तुम्हाला माझ्या एका सहकार्यांच्या लॅबमध्ये घेऊन जाईन जो मुळात आयआयटी खडगपुर येथे गॅस सेन्सर बनवितो गॅस सेंसर बेसिकलि मिथेन नायट्रोजन यासारख्या वातावरणातील ज्वलनशील विषारी गॅस चे कॉन्सन्ट्रेशन मॉनिटरिंग करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो SOx गॅस टॉक्सिक आणि डेंजरस गॅस असतात म्हणून त्यांचे कंटिन्यू डिटेक्शन आणि मॉनिटरिंग आवश्यक असते एअर कॉलिटी चा विचार करता सध्याच्या जगात एअर कॉलिटी खूप महत्त्वाचे झाली आहे संपूर्ण जगात एअर कॉलिटी विषारी वायूंच्या वातावरणात मिसळल्यामुळे कमी अधिक प्रमाणात घसरली आहे म्हणूनच विषारी वायू Nox SOx मिथेन यांचे हवेतील कॉन्सन्ट्रेशन कंटिन्यूअसली मॉनिटरिंग करावे लागते जेणे करून पृथ्वीवर राहणाऱ्या मानवांना आणि इतर प्राण्यांना विषारी वायूंचा धोका असू नये त्यांना हानीकारक वायूंच्या संसर्गापासून नुकसान होऊ नये विषारी वायू ऑटोमोबाईल कडून एन्व्हायरमेंट मध्ये ईमीट केला जातो गॅस सेंसिंग साठी वेगवेगळ्या मेथड आहेत गॅस सेंसिंग ऑप्टिकल मेथड ऍकॉस्टिक मेथड क्रोमॅटोग्राफी मेथड कॅलरी मेट्रिक पद्धतींच्या मदतीने मोईश्चर एप्ससॉरबींग मटेरियल कार्बन नॅनोट्यूब आधारित मटेरियल पॉलिमर मटेरियल आणि मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर सामग्री द्वारे करता येते हे बेसिकली इलेक्ट्रिकल व्हरायंट आहेत याचा अर्थ असा आहे की या प्रकारच्या गॅस सेंसिंग मेथड वातावरणातील वायूच्या इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी बदलाकडे पाहतात इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी मधील चेंज जसे की करंट कॅरॅस्टिक्स होल्टेज चेंज कॅरॅस्टिक्स रेझीटीव्ह चेंज ते मटेरियल चे वाढते विषारी वायू आणि वाढते कॉन्सन्ट्रेशन एन्व्हायरमेंट मधील कॅरॅस्टिक्स इत्यादी आपल्याला विविध प्रकारचे रेजिस्टन्स होल्टेज करंट किंवा इतर स्वरूपात सिग्नल्स मिळतात आपण मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर आधारित गॅस सेन्सर कसा फॅब्रिकेट करावा याबद्दल थोडेसे तपशील पाहू कारण आमच्या कॅम्पसमध्ये ही सुविधा आहे आणि मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर आधारित गॅस सेन्सिंगच्या या विशिष्ट पद्धतीबद्दल मी थोडक्यात माहिती देऊ शकतो वर स्लाईड मध्ये MOS गॅस सेन्सर वर्किंग प्रिन्सिपल दिली आहे MOS गॅस सेन्सर चीमी रेझीटीव्ह असतात चीमी रेझीटीव्ह सेन्सर मटेरियल सोबत केमिकल रिएक्शन होत असते त्यामुळे मटेरियल ची रेझीटीव्ह प्रॉपर्टी चेंज होते तेव्हा वेळेप्रमाणे मटेरियल ची रेझीटीव्ह प्रॉपर्टी कशी चेंज होते ते मेजर करणे असते गॅस कॉन्सन्ट्रेशन वाढले की पर्टिक्युलर मटेरियल ची रेझीटीव्ह प्रॉपर्टी चेंज होताना दिसेल याचाच अर्थ असा की आपल्याला स्पेसिफिक गॅस टारगेट करण्यासाठी स्पेसिफिक सिलेक्टेड मटेरियल लागेल एकच प्रकारचे मटेरियल वेगवेगळ्या प्रकारचे गॅस सेन्स करू शकणार नाही सिलेक्टिव्ह गॅस साठी सिलेक्टिव्ह मटेरियल असते त्याचप्रमाणे सिलेक्टिव्ह मटेरियल च्या रेझीटीव्ह प्रॉपर्टी टेंपरेचर किंवा टाईम चेंज नुसार बदलतात बेसिकली आपल्याला चीमी रेझीटीव्ह प्रॉपर्टी बद्दल अंडरस्टँडिंग असणे महत्त्वाचे आहे त्यापेक्षा आधी आपल्याला बेसलाईन रेजिस्टन्स चा कन्सेप्ट अंडरस्टँड करणे महत्त्वाचे आहे हा प्रकार म्हणजे टारगेट गॅस ला एक्सपोज नसताना सेंसर मटेरियल चा हवेतील रेजिस्टन्स होय उदाहरणार्थ आपण टारगेट गॅस मिथेन म्हणूया तर जेव्हा मटेरियल मिथेनच्या संपर्कात नसते तेव्हा बेसलाइन रेजिस्टन्स काय असतो हे असे काहीतरी आहे कॅल्क्युलेशन करणे आवश्यक आहे किंवा आपल्याकडे ही माहिती असणे आवश्यक आहे चीमी रेझीटीव्ह गॅस सेन्सर ऑपरेशन एखाद्या हिटरने सप्लाय केलेल्या थर्मल एनर्जी वर डिपेंड असते केमिकल रिएक्शन घडण्यासाठी हिटर त्या स्पेसिफिक मटेरियल ला गरम करेल त्यामुळे मटेरियल ची रेझीटीव्ह प्रॉपर्टी चेंज होते पर्टिक्युलर टेंपरेचर ज्यावर सेंसर उत्कृष्ट रिस्पॉन्स देईल ते ऑप्टिमम टेंपरेचर म्हणून घ्यावे सेन्सर मटेरियल गॅस जवळ एक्सपोज केल्यावर मटेरियल रेजिस्टन्स व्हॅल्यू मटेरियल कंडक्टिविटी प्रॉपर्टी नुसार कमी किंवा जास्त होते त्यामुळे टारगेट गॅस सेन्स करण्यासाठी पर्टिक्युलर मटेरियल चॉईस खूप महत्त्वाचे ठरते पर्टिक्युलर मटेरियल टारगेट गॅस ला एक्सपोज केल्यानंतर P टाईप सेंसर रेजिस्टन्स वाढतो तर N टाईप सेंसर रेजिस्टन्स कमी होतो गॅस सेन्सर सेन्सिटिव्हिटी मध्ये होणाऱ्या चेंज नुसार गॅस सेन्सर कॅरॅस्टिक्स बदलतात याचा अर्थ असा की इनपुट मधील युनिट बदलांच्या संदर्भात आऊटपुट सिग्नलमधील बदल होतात इनपुट म्हणजे टारगेट गॅस कॉन्सन्ट्रेशन आपण टारगेट गॅस कॉन्सन्ट्रेशन युनिट बदलत असल्यास आउटपुट सिग्नलशी संबंधित असलेल्या युनिटमध्ये किती बदल घडणार आहे प्रकारच्या वेगवेगळ्या गॅस मिक्चर मधून पर्टिक्युलर गॅस डिटेक्ट करण्याची एबिलिटी म्हणजे सेलेक्टिविटी होय स्टॅबिलिटी कॅरॅस्टिक्स म्हणजे पॅरामीटर जे प्रतिकूल वातावरणात गॅस सेन्सर सामोरे जाते तेव्हा लॉंग दुरेशन मध्ये गॅस सेन्सरच्या गॅस सेन्सिंग प्रॉपर्टीमधील मजबुती निश्चित करते रिस्पॉन्स टाईम कॅरॅस्टिक्स म्हणजे सेन्सरद्वारे स्थिर होण्याकरता घेतलेला वेळ गॅस सेन्सर टारगेट गॅस सेन्सिंग करताना काही थ्रेशोल्ड व्हॅल्यू प्री कॉन्फिगर केलेले असते उदाहरणार्थ 80 90 इत्यादी तर त्या प्री कॉन्फिगर व्हॅल्यू वर येण्यास किती वेळ लागतो ते म्हणजे रिस्पॉन्स टाईम रेव्हसिबिलिटी म्हणजे मटेरियल चे टारगेट गॅसला एक्सपोजर थांबविले तर सेन्सर रेजिस्टन्स त्याच्या बेस रेजिस्टन्स व्हॅल्यू ला रिटर्न बॅक होऊ शकतो का याठिकाणी रिस्पॉन्स पर्सेंट हा पॅरामिटर असतो रेजिस्टन्स मध्ये होणाऱ्या परसेंटेज चेंज नुसार हा पॅरामिटर कॉम्प्युट केला जातो मटेरियल टारगेट गॅसला एक्सपोज केले असतानाच रेजिस्टन्स आणि एक्सपोज केले नसताना चा रेजिस्टन्स गॅस सेन्सर चे वेगवेगळे एप्लिकेशन आहे मी तुम्हाला एअर कॉलिटी मॉनिटरिंग बद्दल सांगत होतो त्याचप्रमाणे गॅस सेन्सर टॉक्सिक गॅस लिकेज डिटेक्शन साठी वापरला जाऊ शकतो LPG पाईप लिकेज डिटेक्शन मेनहोल किंवा सिवेज ट्रीटमेंट प्लांट याठिकाणी गॅस सेन्सर कॉमनली वापरले जातात ऑटोमोटिव इछास्टस आणि अल्कोहोल ब्रेथ टेस्ट देखील विविध प्रकारचे गॅस सेन्सर वापरतात मी तुम्हाला गॅस सेन्सर चा एक डेमो दाखवणार आहे गॅस सेन्सर च्या साह्याने होलाटाईल ऑरगॅनिक कंपाऊंड डिटेक्ट होतो गॅस सेन्स झाल्याबरोबर गॅस सेन्सर च्या रेसिस्टिव्ह कॅपॅसिटी तसेच प्रॉपर्टीज बेसलाईन रेजिस्टन्स पेक्षा बदलतात म्हणजे गॅस सेन्सर रेजिस्टन्स टारगेट गॅसला एक्सपोजर नसताना ची व्हॅल्यू रेजिस्टन्स चेंज झाल्यावर काही थ्रेशोल्ड क्रॉस झाल्यावर अलर्ट जनरेटर होतात आपण वर स्लाईड मध्ये गॅस सेन्सिंग ची ओव्हर ऑल ब्लॉक डायग्रॅम पाहू शकतात सेन्सर मॉड्यूल मध्ये पर्टिक्युलर टारगेट गॅस सेन्सिंग साठी सेन्सिंग मटेरियल असते गॅस सेन्सर मॉड्यूल मधून पास होतो सेन्सिंग मटेरियल अशाप्रकारे सिलेक्ट केलेले असते जेणेकरून गॅस कॉन्सन्ट्रेशन वाढले की सेन्सिंग मटेरियल च्या रेसिस्टिव्ह प्रॉपर्टीज चेंज होतात आपल्याकडे अनालॉग टेंपरेचर कंट्रोलर टेंपरेचर मॉनिटरिंग किंवा कंट्रोल साठी आहे मी तुम्हाला सांगितले आहेस की सेन्सिंग मटेरियल मधून गॅस पास होताना केमिकल प्रोसेस सुरू होण्यासाठी आपल्याला हिटरची गरज असते टेंपरेचर कंट्रोल अनालोग टेंपरेचर कंट्रोलर द्वारे केले जाते आपल्याकडे अनालॉग किंवा डिजिटल डेटा प्रोसेसिंगसाठी मायक्रो कंट्रोलर देखील आहे बझर किंवा इतर इंस्ट्रूमेंट च्या सहाय्याने अलर्ट जनरेट केले जातात म्हणजेच एक्टिवेटर चे काम केले जाते तसेच कॉम्प्युटर लॅपटॉप किंवा इतर कॉम्प्युटेशनल डिवाइस च्या मदतीने ओव्हर ऑल मॉनिटरिंग आणि प्रोसेसिंग केले जाते आपण वर स्लाईड मध्ये पाहू शकतात की आम्ही आयआयटी खडगपुरच्या मटेरियल सायन्स सेंटर च्या गॅस सेन्सिंग फॅसिलिटी लॅब मध्ये उभे आहोत हि लॅब प्रोफेसर सुभाशिष बासू मुजुमदार लीड करतात मी त्यांच्यासोबत लॅब मध्ये आहे प्रोफेसर सुभाशिष बासू मुजुमदार कृपया आम्हाला गॅस सेन्सिंग फॅसिलिटी लॅब बद्दल माहिती सांगा हि लॅब विविध प्रकारचे गॅस सेन्सिंग मटेरियल टेस्ट करण्यासाठी डेव्हलप करण्यात आली आहे त्या दृष्टीने प्रथम गॅस सेन्सिंग मटेरियल पोरोसिटी आणि सेमीकंडक्टिंग प्रॉपर्टीज च्या साह्याने चारक्टराईज्ड केले जाते एकदा मटेरियल तयार झाले की आपल्याला त्याच्या गॅस सेन्सिंग कॅपाबिलिटी कॅरॅस्टिक्स जाणून घ्याव्या लागतात गॅस फ्लो होत असल्यामुळे आम्ही डायनामिक फ्लो गॅस सेन्सिंग फॅसिलिटी फॅब्रिकेट केली आहे सुरुवात करण्यासाठी विविध प्रकारचे गॅस बाहेरून प्रॉक्योर करण्यात आले आणि याठिकाणी आयडिया अशी आहे की एक उदाहरण म्हणून एअर क्वलिटी किंवा विविध प्रकारचे चे टॉक्सिक गॅस सेन्स करणे सद्यस्थितीत आम्ही लॅब मध्ये हायड्रोजन सेन्सिंग फॅसिलिटी इंटरेस्ट घेऊन तयार केली आहे त्याच प्रमाणे इतर प्रकारचे टॉक्सिक गॅस म्हणजे कार्बन मोनॉक्साईड मिथेन NOx हेदेखील सेन्स केले जाऊ ऊ शकतात आणि अलीकडेच कार्बन डाय ऑक्साइड ब्रेथ सेंसर डेव्हलपमेंट सुरू केली आहे त्याच्या मदतीने ब्रेथ सेन्सिंग साठी कार्बन डाय ऑक्साइड सेन्स केला जाऊ शकतो लॅब मध्ये विविध विविध प्रकारच्या गॅसने सुरुवात करून गॅस मिक्स करण्याची प्रोव्हिजन सुद्धा आहे गॅस ट्रान्सपोर्ट केले जातात त्या ठिकाणी बरेच फोल्ड आहे तुम्ही कोणतेही गॅस चेंबर सेन्सिंग बदला चेंबरला कनेक्ट करू शकतात त्यानुसार आपल्याला लॅब मधून एका प्लेस पासून दुसऱ्या साईडला मुव्ह करावे लागेल गॅस वेगवेगळ्या ठिकाणांहून येत आहे या ठिकाणी चार लाईन आहेत एक लाईन आम्ही केवळ कॅरियर गॅससाठी वापरतो आणि बर्याच घटनांमध्ये कॅरियर गॅस मध्ये 20 टक्के ऑक्सिजन आणि विविध प्रकारचे चाचणी करण्यासाठी चे गॅस असतात गॅस मास फ्लो कंट्रोलर द्वारा कंट्रोल केले जातात सद्यस्थितीत 3 मास फ्लो कंट्रोलर आहे आणि आम्ही अजून 1 किंवा 2 ऍड करू शकतो ते कंट्रोलद्वारे कंट्रोल केले जातील गॅस फ्लो रेट मॅनुअल्ली कंट्रोलर च्या मदतीने किंवा सॉफ्टवेअर द्वारे कंट्रोल केला जातो गॅस फ्लो हायग्रोमेट्री चेंबरमधून पुढे गेला आहे म्हणून आपण या गॅसची ह्युमिडिटी राखण्यासाठी विविध प्रकारचे उपाय वापरता तर एकतर आपण कोरड्या स्थितीत या गॅसची चाचणी घेऊ शकता किंवा गॅस वर अधिक ह्युमिडिटीचा प्रभाव पाहण्यासाठी आपण स्वतःची ह्युमिडिटी ठेवू शकता आणि हे बर्याच भिंतींवरुन वाहते म्हणून ते या प्रकारच्या लाईन मधून जाते जे सेन्सर चेंबरची इनपुट लाइन आहे सेन्सिंग एलिमेंट आपण चेंबरच्या आत मध्ये ठेवला आहे मी तो फक्त पहिला भाग काढून घेऊ शकतो आणि आपण पाहू शकता की येथे एक स्मॉल सुब्स्ट्रॅटे दोन प्रोब ला कनेक्टेड आहे याठिकाणी आम्ही कोणते सेंसर डेव्हलप करून डिप्लॉय केले आहे ते मी तुम्हाला दाखवितो एका पॉईंटच्या बेसला आम्ही सेन्सिंग चेंबरचे टेंपरेचर मॉनिटर करण्यासाठी थरमॉकपल अटॅच केला आहे गॅस मास फ्लो फ्री प्रिसाईजलि कंट्रोल करून चेंबरच्या आत मधील PPM लेवल पाहता येते सुरुवातीला हे ब्लॉक आहे परंतु आता ते चालत नाही तुम्ही हे फिक्स केले तर तुम्हाला गॅस प्रूफ तळाशी हिटर एम्बईद्देड असलेला चेंबर मिळेल तुम्ही प्रिसाईजलि टेंपरेचर चेंज करू शकता तसेच सेंसर त्याच ठिकाणी राहतो सेंसर सरफेस वर असलेले दोन प्रोब रेजिस्टन्स व्हॅल्यू म्हणजे गॅस कॉन्सन्ट्रेशन किंवा टेंपरेचर फंक्शन म्हणून घेतात त्या ठिकाणी टेंपरेचर कंट्रोलर असतो एकाच प्रकारच्या मेजरमेंट मध्ये मी सेंसर टेंपरेचर कॉन्स्टंट ठेवतो त्याला अइसोथर्मल कंडिशन म्हणतात त्यानंतर गॅस कॉन्सन्ट्रेशन चेंज केले जाते सेंसर सरफेस रेजिस्टन्स व्हॅल्यू म्हणजे एका प्रकारचे टाईम फंक्शन मेजरमेंट झाले दुसऱ्या प्रकारच्या मेजरमेंट मध्ये आपल्याला गॅस कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट ठेवून टेंपरेचर व्हेरी करावे लागते टेंपरेचर फंक्शन म्हणून आपण रेजिस्टन्स ट्रांसीएंट मोजू शकता आणि जर आपणास ही सिस्टम कॉम्प्लिकेटेड करायची असेल तर आपण त्यात ह्युमिडिटी जोडू शकता आपणास हे जाणून घ्यायचे आहे की ह्युमिडिटी लेवल वर हे गॅस सेन्सिंग कसे केले जाते तर या तीन मेजरमेंट पैकी प्रत्येकासाठी हे तीन मोजमाप केले गेले आहेत आणि त्या नंतर आपण आपले सॅम्पल नमुने मॉडीफाय करू शकता उदाहरणार्थ तुम्ही झिंक ऑक्साईड ने सुरुवात करू शकतात मग आपण त्यात इंडिम जोडू शकता मटेरियल मध्ये कोणत्या प्रकारच्या व्याकन्सी उपलब्ध आहे तर या मटेरियलच्या आत मध्ये कोणत्या प्रकारच्या रिक्त जागा आहेत आणि गॅस सेन्सिंग पोर्सिटीद्वारे किंवा डिफेक्ट कॉन्सन्ट्रेशन नंतर कसे बदलले जाते ते पहा टेम्परेचर फंक्शन म्हणून कॉन्सन्ट्रेशन फंक्शन म्हणून ह्युमिडिटी टेम्परेचर फंक्शन म्हणून रेजिस्टन्स ट्रांसीएंट व्हॅल्यू येऊ शकते आपल्याकडे डेटा आहे आणि आपण रेजिस्टन्स ट्रांसीएंट व्हॅल्यू डेटाचे बरेच अनालिसेस करतो आणि आमच्याकडे अशा प्रकारच्या मोजमापांसाठी डेडिकेटेड इक्विपमेंट आहेत आणि आम्ही इलेक्ट्रोमीटरने बेसिक मेजरमेंट करतो आमच्याकडे दोन इलेक्ट्रोमीटर आहे एक सोर्स मेजर युनिट आणि दुसरे हाय रेसिस्टिव्ह मेजरमेंट इलेक्ट्रोमीटर आहे इलेक्ट्रोमीटर चा उपयोग बेस डेटा ट्रांसीएंट मेजर करण्यासाठी होतो ते सगळे DC मेजरमेंट असतात आमच्याकडे AC मेजरमेंट कॅपाबिलिटी आहे DC मेजरमेंट AC मेजरमेंट यामधील फरक मिळणेसाठी आम्ही इम्पेडेन्स स्पेक्ट्रोस्कोपी करू शकतो आम्ही आमच्या डेटाचे फुरियर ट्रान्सफॉर्मद्वारे परफेक्ट अनालिसेस करू शकतो कारण आम्ही कधीकधी डेटा टाइम झोनमध्ये वापरतो किंवा कधीकधी आम्ही फ्रिक्वेन्सी झोनमध्ये डेटा वापरतो यामुळे आम्हाला गॅस सेन्सिंग मटेरियल समजण्यास खूप फ्लेक्सिबिलिटी मिळते आणि आम्ही विचार करू शकू असे काही ग्राफ मी तुम्हाला दाखवू शकतो रेजिस्टन्स मेजरमेंट आणि ट्रांसीएंट मेजरमेंट हा भाग उपयुक्त आहे आमच्याकडे नेटवर्क अनालायझर देखील आहे त्यासाठी नॉइज स्पेक्ट्रोस्कोपी चा उपयोग होतो कारण कधीतरी रेजिस्टन्स ट्रांसीएंट मधील नॉइज महत्त्वाची इन्फॉर्मेशन देतो हा प्रकार फ्रीक्वेंटली वापरला जात नाही परंतु संबंधित गॅस च्या प्रकारानुसार अंडरस्टँडिंग म्हणून अत्यंत एक्ससेप्टीनल्ली हाय क्वालिटी डेटा देते कारण मुळात जेव्हा तुम्ही रेजिस्टन्स विरूद्ध वेळ मोजता तेव्हा डेटा मोनोटोनस होतो गॅस पास होत असताना रेजिस्टन्स चेंज होतो आणि गॅस कॉन्सन्ट्रेशन नुसार रेजिस्टन्स चेंज जास्त होतो रेजिस्टन्स इन एअर आणि रेजिस्टन्स इन गॅस यामधील चेंज रिस्पॉन्स पर्सेंट आपण ट्रांसीएंट डेटा च्या मदतीने कॅल्क्युलेट करू शकतो तो R मायनस Rg बाय R असतो SDM स्पेसिफिकेशन नुसार या टिपिकल फॉल्टसाठी किती वेळ लागतो गॅसच्या प्रत्येक कॉन्सन्ट्रेशन मध्ये या रेजिस्टन्स चा 90 टक्के फरक पडण्यासाठी लागणार आहे म्हणजे रिस्पॉन्स टाईम Response time त्याचप्रमाणे जेव्हा कॉन्सन्ट्रेशन या रेजिस्टन्स मधून परत बेस रेझिस्टन्सकडे परत येईल तेव्हा हा आपला रिकव्हरी टाईम असेल तर आपल्याकडे जे काही मिळते त्याचा मूलभूत डेटा म्हणजे रिस्पॉन्स टाईम म्हणजे रिस्पॉन्स पर्सेंट म्हणूनच जेव्हा आपण टेंपरेचर फंक्शन करता तेव्हा आपण पाहू शकता की सर्व प्रकारचे टेंपरेचर समान रिस्पॉन्स पर्सेंट नाही गॅस कॉन्सन्ट्रेशन नुसार तुम्ही वापरत असलेल्या सेन्सिंग मटेरियल चे ऑपरेटिंग टेंपरेचर बेल शेप कव्ह बरीच माहिती देतो ते एक्सप्लेन करणे म्हणजे टाईम कन्सुमिंग प्रोसेस आहे आपल्याला बेसिक फीचर बऱ्याच गोष्टी शिकण्यासाठी अंडरस्टँड करायचे आहे परंतु तुम्हाला एकदा चा अशा प्रकारचा डेटा मिळाला की माहिती करून घेणे इंटरेस्टिंग वाटेल सॅम्पल चे मॉर्फॉलॉजी या प्रकारच्या डेटावर अफाट प्रभाव आहे जो एक चांगला भाग आहे कारण आपण एक ते एक असे स्ट्रक्चर आणि प्रॉपर्टी परस्परसंबंध करू शकतात आपण दर्शविलेले हे विशिष्ट पोस्टर मध्ये असे दर्शविले जात आहे की आपल्याकडे एक पुलेट बनविणारी एक पावडर आहे ज्यामधून दोन इलेक्ट्रोड तयार करतात आणि नंतर रेझिस्टन्स मोजा सॅम्पल कॉन्फिगरेशन चेंज करण्यासाठी नॅनोट्यूब प्रकारची किंवा बेसिक पातळ फिल्म किंवा एम्बेडेड नॅनो स्ट्रक्चर किंवा जाड पोकळ फ्रेम नॅनो स्ट्रक्चर मध्ये बदला हे सर्व योजनाबद्धपणे ड्रॉ केले गेले आहेत अप्पर मायक्रो स्ट्रक्चर मध्ये आपल्याला एक ते एक कोरिलेशन मिळते आपण पाहू शकता की हे पॅलेटसारखे आहे या प्रकारच्या पावडरमध्ये पोर्सोसिटी ट्यूब आहे ज्यामुळे ती पोकळ नळी बनवते आणि अचानक गॅस आतून कमी होईल आणि बाहेरून शोषून घेईल म्हणून रिस्पॉन्स पर्सेंट येथे खूपच उच्च आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे नॅनो रॉड पातळ फिल्म आहे ही एक इंटरेस्टिंग एम्बेडेड नॅनो ड्युओ स्ट्रक्चर आहे जी आधीपासूनच बेस काही प्रकारची पोरस मटेरियल आहे आम्ही या प्रकारच्या ट्यूब आत पॅक केल्या आणि येथे एक इलेक्ट्रोड आणि तेथे एक इलेक्ट्रोड ठेवला तर अशा परिस्थितीत हे एक पॅरारल प्रकारचे प्लेट कॉन्फिगरेशन आहे ज्याचा वापर आम्ही कधीकधी करतो तेव्हा आम्ही सरफेस प्रकारचे इलेक्ट्रोड मिळवितो म्हणून आपण सेम नॅनो स्ट्रक्चरींग म्हणजे सेम मटेरियल सेम गॅस कॉन्सन्ट्रेशन सेम ह्युमिडिटी सेम टेंपरेचर रचना केल्यास गॅस सेन्सिंग परफॉर्मन्स इम्प्रोवमेंट होतो पर्टिक्युलर परपज साठी मटेरियल मोडिफिकेशन कसे करावे लागेल हा अशा प्रकारच्या डायनॅमिक एनालिसिस मागची आयडिया असते सिलेक्टिव्ह मटेरियल बनविण्यासाठी आम्ही मटेरियल इंजिनिअरिंगच्या मदतीने ने आणखी एक प्रकारची मटेरियल तयार करतो त्या झिंक ऑक्साईडमुळे सर्व गॅस सेन्स करू शकते अचानक बदल करून सिलेक्टिव्ह गॅस सेन्स साठी मी ते बनवू शकतो उदाहरणार्थ हायड्रोजन एनओएक्ससाठी इत्यादी अशाप्रकारे लॅब मध्ये आम्ही ट्रीमेंडस मटेरियल इंजिनिअरिंग करून सिलेक्टिव्ह सेंसर बनवतो त्यानंतर तो सिलेक्टीव्ह सेंसर जिनियस सेन्सिंग एलिमेंट म्हणून पॅक करतो तो आमच्या एम टेक स्टुडन्ट ने बनविला आहे सेंसर कनेक्ट करण्यासाठी वेगळे इलेक्ट्रॉनिक सर्किट मॉड्यूल तयार करावे लागते या प्रकारचे इंस्ट्रूमेंट आम्ही करत आहोत यामुळे पोर्टेबल सेन्सर तयार होईल जेणेकरून आपण हे सेन्सर मॉड्यूल कॅरी करू शकता आमचा जॉब मुख्यतः मटेरियल मध्ये बदल करणे त्यांचे सेन्सिंग प्रॉपर्टी तपासणे आहे परंतु एखाद्याने हा सेन्सरदेखील एक प्रोटोटाईप म्हणून तयार केला पाहिजे जेणेकरून आम्ही तो बाहेर घेऊन जाऊ शकतो तो कुठेतरी टांगता येईल यासाठी काही प्रकारची व्यवस्था केली गेली होती जेणेकरून हे अगदी रुडिमेंटरी नाही आपण तो आपल्या भिंतीवर लटकवू शकता आणि मग आपण रूमच्या भिंतीत फ्रॅग्रन्स लावाल आणि तत्वतः ती कॅरॅस्टिक्स आम्ही सेन्सिंग करू अशा प्रकारच्या डायनामिक मेजरमेंट मधील एक महत्त्वाचा अस्पेक्ट म्हणजे रियल एम्बिएन्ट मध्ये हे अशा प्रकारचा फ्लो असणार नाही आपल्याला कोणत्याही प्रकारचा फ्लो मिळू शकतो उदाहरणार्थ 20 SCCM किंवा 100 SCCM किंवा 500 SCCM तेव्हा तुम्ही सेन्सिंग सरफेसवर खूप ऑक्सिजन ड्रॉ करत असाल सेन्सिंग प्रॉडक्ट कडून गॅस सेन्स झाल्यावर आपल्याला मेजरमेंट मधून कॅरॅस्टिक्स रिस्पॉन्स आणि रिकवरी प्लॉट मिळेल पण अॅक्च्युअल सेंसर कुठेतरी टांगला असता तिथं थोडाच फ्लो येईल आपल्याला स्टॅटिक चेंबर तयार करावे लागेल चेंबरमध्ये सेंसर ठेवा थोडा गॅस पास करा सेंसर ऑटोमॅटिकली गॅस सेन्स करतो या सगळ्यामागे चॅलेंज म्हणजे मटेरियल अंडरस्टँडिंग असणे महत्त्वाचे होते ते आम्ही स्वीकारले विविध इक्विपमेंट बायपास करून आता आमच्याकडे स्वतःचे रिमोटली सेन्स करणारी सर्वोत्कृष्ट मायक्रो कंट्रोलर सर्किटरी आहे सर्व प्रकारच्या कॉम्प्लिकेशन आल्या आणि या प्रकारच्या प्रॅक्टिकल प्रॉब्लेम प्रत्यक्षात सोडविणे आमच्या नॉलेजच्या पलीकडे आहे म्हणूनच आम्ही विविध फॅकल्टी मेंबरशी कॉलॅबोरेट करण्यास सुरवात केली प्रोफेसर मिश्रा त्यापैकी एक आहेत आपण सेन्सिंग कंट्रोल करू शकत असल्यास किंवा आपण डेटा संपादन करू शकत असल्यास ते रिमोटली कंट्रोल सेन्सिंगची काळजी घेत आहे इलेक्ट्रॉनिक विभागातील प्राध्यापक प्रोफेसर सुदीप नाग हे डेव्हलपमेंट वर काम करीत आहेत कारण आमच्या माहितीनुसार आम्ही ते करू शकत होतो परंतु ते या फिल्ड मधील एक्सपर्ट आहेत त्यांनी डेव्हलप केलेला एक प्रिंटेड सर्किट बोर्ड अन्य फोरममध्ये असू शकतो आम्ही या लॅब मध्ये जे काही डेव्हलप केले आहे त्या त्या गोष्टी दर्शवू तर मटेरियली ही या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीसाठी आर्ट आहे कारण शेवटी आपल्याला सिलेक्टिव्हली गॅस सेन्स करता आला पाहिजे गॅस कॉन्सन्ट्रेशन काय आहे आणि नेमक्या कोणत्या टेंपरेचर ला ते बदलत आहे हे आपल्याला समजले पाहिजे तर जर हे टेंपरेचर खूप जास्त असेल तर आपल्याला अशा प्रकारच्या सेन्सर चालविण्यासाठी वेगळ्या पॉवर सर्किटची आवश्यकता असेल अशा प्रकारच्या इशू असतील अशा प्रकारच्या फीडबॅक नुसार आम्ही आमच्या रिसर्चमध्ये हे टेंपरेचर कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत वरील प्रकारची माहिती ती मला वाटते तुम्हाला लॅब मध्ये सुरू असलेले एक्झॅक्ट काम समजून घेण्यासाठी पुरेसे आहे अशाप्रकारे तुम्हाला केवळ मटेरियलच नव्हे तर वेगळ्या फॉर्ममध्ये सेन्सर तयार करायचा आहे आमच्याकडे फ्लूझरी टेक्निक ने पातळ फिल्म जमा करण्याची फॅसिलिटी आहे आणि मुख्यत मायक्रोवेव्ह सहाय्यक हायड्रोथर्मल टेक्निक असलेल्या दुसर्या प्रयोगशाळेत आम्ही त्याचा वापर करतो ज्यामुळे गॅस सेन्सिंग प्रॉपर्टी जाणून घेण्यासाठी आपण पोरस मटेरियल किंवा विविध प्रकारचे नॅनोस्ट्रक्चर केलेले मटेरियल तयार करू शकू प्रोफेसर सुभाशिष बासू मुजुमदार धन्यवाद आता आपण दुसऱ्या फॅसिलिटी कडे जाऊ याठिकाणी होलाटाईल ऑरगॅनिक कंपाऊंड कसे सेन्स केले जाते ते पाहू होलाटाईल ऑरगॅनिक कंपाऊंड सेन्स करण्यासाठी सिलेंडर मिळणे हे कठीण काम आहे आपण गॅस लायटर मध्ये बुटीन गॅस ठेवू शकतात आपल्याकडे सहजपणे काही प्रकारचे रंग असू शकतात टोल्युइन असते आम्ही एक चेंबर डेव्हलपमेंट करत आहोत आमच्या विद्यार्थ्यांपैकी एक कदाचित त्यास चांगले एक्सप्लेन करेल कारण ती ते डेव्हलप करण्याच्या प्रोसेसिंग मध्ये आहे तर आपण लॅब मध्ये जाऊ आणि सेन्स कसे जाणवत आहे हे पाहू तर आता मी तुम्हाला पीएमडी स्कॉलर असलेल्या मिस शमिष्ठाची ओळख करुन देणार आहे प्रोफेसर बासु मजूमदार आणि मी स्वत जॉईंट सुपरव्हिजन करीत आहे तर मिथेनॉल ब्यूटेनॉल एस्टेरा सारख्या होलाटाईल ऑरगॅनिक कंपाऊंड सेन्स करण्यासाठी आपल्याकडे असलेल्या सेटअपचे एक्सप्लेनेशन शमिष्ठा तुम्हाला सांगू शकेल गॅस सेन्सिंग सेटअप स्टॅटिक आणि डायनॅमिक या प्रकारात ब्रोडली क्लासिफाय केला जातो सरांनी तुम्हाला डायनामिक सिस्टम एक्सप्लेन केली आहे स्टॅटिक चेंबर मध्ये हे आपण एका होल मधून गॅस पास करत आहोत त्या ठिकाणी सेंसर अरे आहेत आपण प्रोब द्वारे मल्टिपल सेन्स सेन्सर डेटा येऊ शकतो आपण सेंसर एरिया ठेवू शकतो रियल टाइम एन्व्हायरमेंट ला एक्सपोज झाल्यामुळे ही रियल टाइम गॅस सेन्सिंग सिस्टम आहे याठिकाणी सिस्टम अइसोथर्मल कंडिशन एन्व्हायरमेंट ला एक्सपोज झाली आहे ही गॅस सेन्सिंग सिस्टम चे मिनित्तूर वर्जन आहे ही एक गॅस सेन्सिंग प्रोब आहे आमच्याकडे ही निक्रोम हिटर वायर आहे मिका शीटआहे मिका शीट हीटर आणि सेन्सर दरम्यान इन्सुलेशन प्रोव्हाइड करते एक सेन्सर आहे आणि ही एक एनटीसी आहे जी एक निगेटिव्ह टेंपरेचर कॉइफिसिएंट आहे एनटीसी थर्मिस्टर प्रत्यक्षात सेन्सिंग साठी वापरली जाते टेंपरेचर सेंसर म्हणून वापरली जाते आणि मुख्यत सेन्सर कडे होणारा रश फ्लो ऍबस्ट्रॅक्ट करते आमच्याकडे टेंपरेचर कंट्रोलर आहे याठिकाणी आम्ही PID कंट्रोल युनिट डिझाईन केले आहे आणि ते वापरले जाते NTC मटेरियल टेंपरेचर वाढले की रेजिस्टन्स कमी होतो सिस्टमला फीडबॅक मिळतो त्यानुसार पॉवर ट्रांजिस्टर चे इनपुट बदलत जाते आणि एक्सपेरिमेंट होत असलेल्या पर्टिक्युलर पॉइंटचे टेंपरेचर कंट्रोल करता येते तुम्ही बेसलाईन आणि काचेच्या बेस वर फॅब्रिकॅटेड केलेला सेंसर पाहू शकता आम्ही सोईल जेल टेक्निक वापरून स्पिन कोटिंग युनिट पातळ कॉपर फिल्मसाठी डेव्हलप केले आहे हे P टाईप मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर सेंसर आहे मी त्याची वर्किंग प्रोसिजर दाखविते सर्वप्रथम जेव्हा एखाद्या पर्टीक्युलर ऑप्टिमम टेंपरेचर ला प्रोब एन्व्हायरमेंट मध्ये एक्सपोज केली जाते तेव्हा ऑक्सिजन या सेन्सरच्या सरफेससह प्रतिक्रिया देतो तर या सरफेसवर काही केमिकल ऍबसॉरपशन प्रोसेस चालू आहे ज्यामुळे आम्हाला इलेक्ट्रॉन मिळत आहेत ही एक पी प्रकारची मटेरियल आहे तर तिथे असलेले मायनॉरिटी इलेक्ट्रॉन त्या ऑक्सिजनद्वारे घेतले जातात कारण त्या इलेक्ट्रॉन विषयी जास्त अफिनिटी आहे त्यामुळे पी टाइप मटेरियलची कण्डक्टिविटी वाढत आहे अशा प्रकारे वरील इंट्रोडक्शन नंतर आता आपण इथेनॉल कन्टेन्ट असलेला इथेनॉल फ्रेशनर पाहू तो VOC आहे आपल्याकडील पर्टिक्युलर सेंसर VOC कसे डिटेक्ट करतो ते पाहू येथे आपण जे व्होल्टेज लेबल घेत आहोत ते आपण पाहू शकतो की हे सर्वात जास्त व्होल्टेज असेल त्यामुळे आपणास तेथे असणारा रिस्पॉन्स आपण पाहू शकतो नंतर तेथे व्होल्टेज घसरत आहे त्यामुळे एन्व्हायरमेंट मध्ये होलाटाईल ऑरगॅनिक कंपाऊंड आहे हे डिटेक्ट होते धन्यवाद शमिष्ठा आता या प्रकारच्या सेन्सर्सच्या एप्लिकेशन्स बद्दल आम्हाला सांगू शकतील का अशा प्रकारचे सेंसर निरनिराळ्या इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात उदाहरणार्थ ऑईल अँड गॅस इंडस्ट्री त्या ठिकाणी वर्कर डिफरंट हार्मफुल गॅस एन्व्हायरमेंट ला एक्सपोज होतात त्या ठिकाणी डिझेल इंजिनच्या साह्याने मशीन रन केले जाते ऑईल फॅक्टरी मध्ये रेडिएशन होत असतात त्यामध्ये देखील हार्मफुल गॅस कंटेंट असतात उदाहरणार्थ हायड्रोजन सल्फाइड नायट्रोजन ऑक्साईड इत्यादी तसेच पर्टिक्युलर मेटल सुद्धा हार्मफुल असतात त्यामुळे फुप्फुसांचा कॅन्सर श्वसन रोग होऊ शकतो ओके तसेच बॅक्टेरिया फेब्रिकेशन प्रोसेस मध्ये तुम्ही कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड ईमिशनला एक्सपोज होऊ शकतात गॅस कॉन्सन्ट्रेशन मॉनिटरिंग प्लेसेस देखील महत्त्वाच्या असतात त्याचप्रमाणे इतर इंडस्ट्रीमध्ये या सेन्सरचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो धन्यवाद शर्मिष्ठा धन्यवाद प्रोफेसर बासू मुजुमदार या लेक्चर चे रेफरन्सेस वरील प्रमाणे आहे तुम्ही कोणत्याही मेटल ऑक्साईड गॅस सेंसर डिझाईन करण्यास इंटरेस्टेड असल्यास रेफरन्सेस वाचू शकतात तसेही इतर बरेच रेफरन्सेस आहे तुमच्या इंटरेस्ट नुसार तुम्ही ते रेफर करू शकतात